सुरक्षित सिस्टम अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या या प्रात्यक्षिकेस नमस्कार आणि आपले स्वागत आहे तर या डेमोमध्ये असे दर्शविले जाईल की प्रत्यक्षात इंस्ट्रक्शन वगळण्यासाठी स्टॅक कसे हाताळले जाऊ शकतात हा डेमो आणि सोर्स कोड वास्तविकपणे व्हर्च्युअलबॉक्स मध्ये आहे जो आपण प्रत्यक्षात डाउनलोड करू शकता तर आधीच्या आठवडा0 आणि आठवडा१ च्या डेमोमध्ये दाखविल्या प्रमाणे आपण केले पाहिजे तर चला प्रत्यक्षात हा डेमो सुरू करू तर डेमो एनपीटी ईल कोड्स मॉड्यूल१ या विशिष्ट डिरेक्टरीमध्ये मध्ये उपस्थित आहे आणि तो या सी कोड स्किपइंस्ट्रक्शन c संबंधित आहे तर हा विशिष्ट सी कोड उघडू आणि तो येथे उघडू आणि आपण काय पाहतो ते दोन फंक्शन्स आहेत एक म्हणजे एक फंक्शन जे तीन पॅरामीटर्स ए बी आणि सी घेते आणि ते बफरवर काही सोपी हालचाल म्यानुप्युलेशन - manipulation करते आपण जे पाहतो ते म्हणजे मेन फंक्शन् ज्यात आपल्याकडे स्थानिक व्हेरिएबल x आहे ज्याचे मूल्य शून्य आहे नंतर 1 2 आणि 3 पॅरामीटर्ससह फंक्शनला आमंत्रण इनहोकेशन invocation आहे आणि नंतर एक्स १ x1 असलेले विधान आहे आणि नंतर एक प्रिंटफ एक्सचे मूल्य d n आहे" एक्स printf"Value of x is dn"x आहे या वेळी आपण खरोखर करू इच्छित असलेली एक गोष्ट म्हणजे या विशिष्ट प्रोग्रामचे आउटपुट काय आहे याचा अंदाज करणे तर चला प्रत्यक्षात ते पहा तर एखादा असा अंदाज लावेल की x येथे एक असेल तर स्क्रीनवर काय प्रिंट केले जाऊ शकते ते म्हणजे x ची व्हॅल्यू १ आहे तर चला आपण प्रत्यक्षात काय होते ते पाहू या जसे की आपण मेक क्लीन आणि नंतर मेक याआधी रन करू आणि आम्हाला एक्जीक्यूटेबल स्किपइंस्ट्रक्शन मिळेल जेव्हा आपण हा विशिष्ट प्रोग्राम रन करतो तेव्हा आपल्याला दिसेल की आपल्याला x व्हॅल्यू शून्य मिळते खरं तर x १ ची ही संपूर्ण गोष्ट अजिबात एक्सिक्यूट झाली नाही तर x चे काय झाले ते म्हणजे या विशिष्ट विधानाशी संबंधित शून्याचे मूल्य त्याने मिळवले आहे तर हे नक्कीच काटेकोरपणे अंतर्ज्ञानी आहे आणि जे अपेक्षित आहे ते नाही आणि प्रत्यक्षात काय घडत आहे हे समजण्यासाठी आम्हाला या विशिष्ट फंक्शन्स मध्ये जावे लागेल तर हे फंक्शन्स आपल्याला जीडीबीद्वारे समजेल चला यासाठी जीडीबी रन करू म्हणून आम्ही जीडीबी स्किपइंस्ट्रक्शन gdb skipinstruction रन करू आणि यापूर्वी पाहिल्याप्रमाणे आम्ही प्रोग्रामच्या विविध कन्टेनची यादी बनवू आणि आपण येथे लाइन नंबर १४ वर एक ब्रेक पॉईंट देखील सेट करू तर लाइन क्रमांक १४ म्हणजे या विशिष्ट फंक्शनला कॉल मागील व्हिडिओमध्ये पाहिल्याप्रमाणे जर हे रन केले तर प्रोग्रॅम एक्शिक्यूशन मेन पासून सुरू होईल आणि लाइन क्रमांक १४ मधील ब्रेक पॉईंटमुळे थांबेल तर ब्रेक पॉईंटला धडक बसली आहे ब्रेक पॉईंट पर्यंत एक्सिक्यू शन झालेले आहे आणि फंक्शनला बोलाविण्यापूर्वी एक्सिक्यूशन थांबलेले आहे आता आपण x चे मूल्य बघू शकतो आणि x चे मूल्य शून्य असेल तर आपण जीडीबी इन्फो लोकल gdbinfo local सारखे काहीतरी करू शकू आणि ह्याची x ची किंमत शून्याइतकी असू शकते याचे कारण आहे की लाइन १३ ला x चे मूल्य शून्य केले आहे आता आपण या प्रोग्राम मधून एक पाऊल टाकू आणि फंक्शनमध्ये काय घडत आहे ते पहा तर पुढच्या ओळीला एक्शिक्यूशनसाठी आवाहन करण्यापूर्वी सर्व प्रथम आपण प्रिंट करू की विविध महत्वाच्या रेजिस्टरमध्ये कोणते कंटेंट आहे तर जसे आपण आधी पाहिले आहे इंस्ट्रक्शन पॉईन्टरचे कंटेंट 8048449 आहे जेथे मूलतः तेच स्थान आहे जेथे फंक्शनसाठी कॉल अस्तित्वात आहे आमच्याकडे स्टॅक पॉईंटर आणि बेस पॉईंटर आहे जो मेन फंक्शनशी संबंधित फ्रेमकडे निर्देशित करतो जर मी या अनुषंगाने एकच सूचना एक्सिक्यूट केली तर काय होते ते आम्ही पाहू शकतो या विशिष्ट टप्प्यावर आम्ही स्टॅकवर विविध अर्गुमेट पुश करत आहोत आणि हे आम्ही यापूर्वी पाहिले आहे तर आपल्याला येथे जास्त वेळ घालवायचा नाही आणि अखेरीस आपण पाहु की या ओळीमुळे फंक्शनला आवाहन इन व्होक बोलाविले झाले आहे आणि फंक्शन एक्सिक्यूशन हस्तांतरित झाले आहे तर फंक्शन विभक्त disassemble डिस्सेम्बल करूया आणि या टप्प्यावर EIP ESP आणि EBP सारख्या विविध रजिस्टर्स कडे पाहू तर आपण येथे काय पहात आहोत की आपल्याकडे एफएफएफएफसीएफ२० वर स्टॅक पॉईंटर आहे आणि बेस पॉईंटर एफएफएफएफसीएफ४८ वर आहे कारण हे अद्याप फंक्शनच्या पहिल्या ओळीवर आहे कारण बेस पॉईंटर अद्याप बदललेला नाही आणि या फंक्शन संबंधित नवीन फ्रेम अद्याप तयार केलेले नाही तर आपण आणखी काही इंस्ट्रक्शन मधून एक पाऊल टाकू या चार इंस्ट्रक्शन मधून एकच पाऊल टाकू आणि स्टॅकचे कंटेंट पाहू म्हणून आम्ही पूर्वी पाहिल्याप्रमाणे स्टॅकचे कंटेंट खालीलप्रमाणे प्राप्त केली जाऊ शकते जीडीबी एक्स ३२ एक्स ईएसपी gdb x 32x esp तर लक्षात घेण्याजोगी एक गोष्ट म्हणजे मेन मधील फंक्शन कॉल नंतरचा रिटर्न अड्रेस स्टॅकवर ढकलले जात आहे म्हणूनच कॉल आवाहन invoke - बोलाविणे झाल्यानंतर लवकरच पुढील इंस्ट्रक्शनचा अड्रेस 0x08048454 आहे आता आपण प्रत्यक्षात स्टॅकचे कंटेंट पाहिल्यास आम्ही पाहतो की आपण नुकताच उल्लेख केलेला रिटर्न अड्रेस या लोकेशन वर आहे यात एफएफएफएफसीएफ१सी प्लस ४ आहे जो एफएफएफएफसीएफ२० आहे तर या विशिष्ट फंक्शनमध्ये आमच्याकडे दोन लोकल आहेत पॉईंटर टू इंटेजर आरईटी आणि एक बफर जे १६ वर्णांचा आहे म्हणून ओळखले जाते मागील व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले आहे की आपण या दोन लोकल व्हेरिएबल्सचा अड्रेस प्रिंट करू शकू आणि या दोन लोकल व्हेरिएबल्स या फंक्शनसाठी नव्याने तयार झालेल्या स्टॅकमध्ये उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे म्हणून रजिस्टरचे कंटेंट खालीलप्रमाणे प्रिंट केले जाऊ शकते जीडीबी पी एक्स रिटेल gdb px ret एफएफएफएफसीएफ 18 आहे तर हे आरईटी मधील कंटेंट असेल आणि बफरचे कंटेंट खालीलप्रमाणे आहे एफएफएफएफसीएफ०8 आता आपण जे पहात आहात ते म्हणजे बफरची कंटेंट एफएफएफएफसीएफ08 येथे सुरू होते आणि १६ बाइटपर्यंत वाढते तर या 16 बाइटपेक्षाच्या जास्त डेटा असल्यास बफर ओव्हरफ्लो करेल आता आपल्याला येथे हवे आहे की आपल्याला अशा प्रकारे बफर ओव्हरफ्लो करायचा आहे की जेणेकरुन रिटर्न अड्रेस बदलला जाईल आता आपण आपला कॅल्क्युलेटर घेऊ आम्ही हे खालीलप्रमाणे करू शकतो त्याला हेक्साडेसिमल मोडवर सेट करा आणि आम्ही बफरपासून रिटर्न अड्रेस जेथे स्टोआर केलेला आहे यातील अंतर किती आहे ते पाहू तर आम्हाला माहिती आहे की रिटर्न अड्रेस एफएफएफएफसीएफ२० या ठिकाणी उपलब्ध आहे आणि एफएफएफएफसीएफ०८ या ठिकाणी बफर उपस्थित आहे तर आपण हे वजा करु तर आपण पाहतो की १८ बाइटचा ऑफसेट आहे आणि हे १८ हेक्साडेसिमलमध्ये आहे जे बफरच्या सुरूवाती पासून ते रिटर्न अड्रेस पर्यंत असलेल्या 24 बाइट्सच्या ऑफसेटशी संबंधित आहे आता आपण या विशिष्ट ओळीत काय करतो ते म्हणजे या लोकेशन बफर प्लस २४ वर आपल्याला एक पॉईंटर मिळेल आणि हा विशिष्ट पॉईंटर या लोकल व्हेरिएबल रिटर्नमधे स्टोआर होईल म्हणूनच या विशिष्ट टप्प्यावर आपल्याला जे मिळेल ते म्हणजे रिटर्न पॉईंट जिथे रिटर्न अॅड्रेस साठवला गेला आहे तर हे आपण एकाच पायर्यावरुन आणि आरईटीमधील कंटेन बघून पाहू शकतो तर आरईटी एफएफएफएफसीएफ१८ येथे उपस्थित आहे तर आपण पाहतो की आरईटीचे शून्य मूल्य आहे आम्ही एकाच इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करू ज्यायोगे आम्ही ही विशिष्ट इंस्ट्रक्शन प्रत्यक्षात एक्सिक्यूट करू आणि आरईटीचे व्ह्यलु बदलले तर हा रिटर्न अड्रेस अस्तित्त्वात असलेल्या ठिकाणी पॉईंटकरू आता आपण रिटर्नचे कंटेंट प्रिंट करू तर gdb x x 0xFFFFCF18 या स्थानावर मेमरी डम्प करेल जसे आपण यापूर्वी पाहिले हे विशिष्ट मेमरी लोकेशन आरईटी कोठे स्टोअर केले आहे त्यास सुसंगत कॉरस्पोंड - corresponds आहे आता आपण येथे जे पाहत आहोत ते म्हणजे आरईटीचे व्ह्यलु एफएफएफएफसीएफ२० आहे जेथे रिटर्न अड्रेस स्टोअर केला आहे आता पुढची ओळ अतिशय निर्णायक आहे फंक्शनची पुढची ओळ आरईटीचे मूल्य 8 बाइटने वाढवते याचा अर्थ काय आहे हे समजण्यासाठी आम्ही प्रथम एकाच स्टेपमध्ये एक इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करू आणि रिटर्न अॅड्रेसमधील कंटेंट बदलले आहे आणि 8 बाइटने वाढ केली आहे म्हणून आम्हाला चार इंस्ट्रक्शन एक्सिक्यूट करण्यासाठी येथे निर्दिष्ट कराव्या लागल्या कारण सी मधील हे एक स्टेटमेंट एसेम्ब्ली कोडच्या चार सूचनांशी संबंधित आहे तर या क्षणी आपल्याला दिसेल की सी च्या ह्या ओळचे एक्सिक्यूशन पूर्ण झाले आहे आणि आम्ही सुरूवातीस स्टार्ट - start पाहू आणि रिटर्न अॅड्रेसमध्ये बदल केला आहे हे देखील लक्षात घेऊ तर परत पत्ता 08048454 असा होता आणि तो ज्यामध्ये बदलला आहे तो 0804845C आहे या बदलाचा परिणाम समजून घेण्यासाठी आम्ही मेनच्या डिसिसेम्बलीकडे पाहू वास्तविक रिटर्न अॅड्रेस 08048454 आहे आणि आपण हे वास्तविकतः 08048454 सी मध्ये बदलले आहे आणि मूलत ते जे करत आहे ते म्हणजे ही ऐड इंस्ट्रक्शन प्रत्यक्षात वगळणे आणि येथे कुठेतरी लँडिंग करणे म्हणूनच जेव्हा हे फंक्शन एक्सिक्यूट होते तेव्हा काय होते ते असे की स्टॅकमधून हि व्ह्यलु 0804845सी घेतली जाते आणि इन्स्ट्रक्शन रेजिस्टरमध्ये ठेवले जाते आणि या विशिष्ट व्हॅल्यूच्या आधारे प्रोग्रामचे एक्सिक्यूशन सुरू ठेवले जाईल चला तर मग आपण यातून एक पाऊल टाकू आणि ते पुन्हा मेन येथे परत आले आणि आपण हे शिकू की इंस्ट्रक्शन पॉईंटरचे कंटेंट 0804845सी आहे ज्याचा अर्थ असा आहे की येथे निर्दिष्ट केलेली add इंस्ट्रक्शन वगळली गेली आहे परिणामस्वरूप सी कोडच्या संदर्भात जे काही घडत आहे ते म्हणजे फंक्शनला x १ लागू केल्यावर स्टेटमेंट वगळले जात आहे आणि आम्ही थेट प्रिंटएफ स्टेटमेंटकडे जात आहोत आणि x १ असल्याने स्टेटमेंट एक्सिक्यूट होत नाही x ची व्हॅल्यू शून्य राहते आणि परिणामी जेव्हा आपण या प्रोग्रॅमचे एक्सिक्यूशन C कमांडद्वारे एक्शिक्यूट करणे सुरू ठेवते तर आपल्याला x ची व्हॅल्यू शून्य मिळते तर या विशिष्ट व्हिडिओमध्ये एखाद्या प्रोग्रामची एक्सिक्यूशन आम्ही अशा प्रकारे कशी हाताळू शकतो यासाठी एक उदाहरण पाहिले आहे जेणेकरून एखादी इंस्ट्रक्शन वगळली जाऊ शकते पुढील प्रात्यक्षिकेमध्ये आपण जे काही अधिक धोकादायक आहे ते कसे करू शकतो ते पाहू आम्ही प्रोग्राममध्ये कोड कसे इंजेक्ट करू आणि अंमलात आणलेल्याला पेलोड एक्सिक्यूट करू शकतो ते पाहू त्या डेमोमध्ये आपण पुढील पाहू आम्ही शेल कोड घेऊ आणि आपण डमी प्रोग्राममध्ये शेल कोड इंजेक्ट करू आणि नंतर हा शेल कोड एक्सिक्यूट करण्यास भाग पाडू शब्दकोश Break pointer hit ब्रेक पॉईंटला धडक - प्रोग्राम ज्या ठिकाणी एक्सिक्यूशन थांबवेल ते ठिकाण Instruction Pointer इंस्ट्रक्शन पॉईन्टर इंस्ट्रक्शन पॉईन्टर म्हणजेच प्रोग्राम काऊनटर मध्ये पुढील इंस्ट्रक्शन जी एक्सिक्यूट करायची आहे तिचा अॅड्रेस असतो Push पुश - स्टॅक मध्ये काही मूल्य टाकणे Register रजिस्टर्स - संगणकामध्ये तात्पुरते मूल्य साठवून ठेवते Hexadecimal हेक्साडेसिमल - ० ते १५ पर्यंत संख्या असलेली नंबर सिस्टिम Buffer overflow बफर ओव्हरफ्लो तात्पुरते मूल्य साठवून ठेवण्याची जागा ज्यात दिलेल्या जागेपेक्षा जास्त मूल्य टाकणे Local variable लोकल व्हेरिएबल्स - त्या फंक्शनपुरती मर्यादित असलेले व्हेरिएबल्स